इलेक्ट्रोमाग्नेटीक वेव्स इन फ्री स्पेस -I क़्वालिटेटीव पिक्चर मागील व्याख्यानामध्ये लहरींचे समीकरण बनवल्यानंतर आता आपण खऱ्या इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरी कश्या असतात हे पाहण्यासाठी तयार आहोत आपण आपली चर्चा खूप सोपी ठेवणार आहे आणि आपण प्लेन लहरी विचारात घेऊ म्हणजे अम्प्लीतुड एका प्लेन मध्ये सारखा असणारा आहे विशेषतः मी x दिशेने जाणारी लहर विचारात घेणार आहे तर मी तुम्हाला E y दिशेने आणि B z दिशेने घ्यायला प्रेरित करतो आणि तुम्हाला दाखवतो की जर त्या वेळ आणि जागेनुसार बदलत असतील तर त्या एकमेकांना धरून राहतात तर समजा E x च्या जागी आहे आणि जसे तुम्ही थोडे पुढे जाल E ExΔx असे बदलेल E y दिशेने आहे तसेच B z दिशेने आहे तर समजा इथे z घेऊया आणि जसे तुम्ही थोडे पुढे जाल ते Bz xΔx असे बदलेल आणि ते वेळेनुसार बदलत आहे आता फ्यारडे च्या सिद्धांताप्रमाणे कर्ल E बरोबर -dBdt होय विशेषतः या केस मध्ये जर मी हा असा चौरस घेतला किंवा आयत घेतला आणि तो जर या काळ्या रंगाच्या बाणांनी घड्याळाच्या उलट दिशेने फिरवला तर मला फ्यारडे च्या सिद्धांताप्रमाणे हे माहित आहे की मला ∫E dl बरोबर - ddt B ds मिळेल ds हे क्षेत्रफळ आहे dS आता E केवळ y दिशेने असल्यामुळे म्हणुं यातील आडव्या रेषा लाईन इंटीग्रल मध्ये सहयोग देत नाहीत समजा या आयताची रुंदी Δy आहे आणि मला मागील गोष्टीवरून मिळेल की जेव्हा आपण हा स्टोक्स चा सिद्धांत सिद्ध केला मला x ला Ey गुणिले डेल्टा y या काळ्या रेषेच्या डाव्या बाजूला ऋण दिशेने मिळाले आणि उजव्या बाजूला मला Ey x ला डेल्टा y अधिक पार्शिअल Ey पार्शिअल x डेल्टा x डेल्टा y असे उजव्या बाजूला मिळेल हे लाईन इंटीग्रल आहे जे आहे - ddtB गुणिले डेल्टा x डेल्टा y आता मी इथे पार्शिअल डेरीवेटीव घेतो कारण ही गोष्ट इंटीग्रल चिन्हात येत नाही काही टर्म्स रद्द करूया हे यासोबत रद्द होईल आणि मला ही संपूर्ण गोष्ट अशी मिळेल तर मला पार्शिअल Ey पार्शिअल x बरोबर - पार्शिअल B जो z दिशेने आहे - पार्शिअलt मिळेल कारण या दोन टर्म्स रद्द होत आहेत EyxyEyxyEy∂xxy ∂tBxy Ey∂x Bz∂t तर यातून आपल्याला काय मिळेल की मी हे x y आणि z दिशेने गेट आहे मी E या दिशेने जाणारा घेतला आणि B या दिशेने लहर उजवीकडे जात आहे टी उजवीकडे कशी जाते हे आपण परत पाहूया आणि मला पार्शिअल Ey पार्शिअल x बरोबर - पार्शिअल Bz - पार्शिअल t मिळते हे एक समीकरण आहे आता दुसरे समीकरण लावूया जे मला कर्ल B बरोबर μ0ε0 dE dt देईल लक्षात गया की हे दिस्प्लेस्मेंट विद्युत्प्रवाहावरून मिळाले आहे यासाठी मी xy प्लेन मध्ये एक आयात घेईन आणि तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवेन पण लक्षात घ्या की ही माझी x दिशा आहे हिय दिशा आहे ही माझी z दिशा आहे आणि हे अन्तर डेल्टा x आहे हे डेल्टा z आहे आता स्तोक च्या सिद्धांताप्रमाणे मला B dl चे इंतेग्रेशन बरोबर μ0ε0ddt E ds मिळेल dl पूर्वीच्या चर्चेनुसार x साठी B इतका होईल ही x अक्षाला समांतर असलेली रेषा यात सहयोग देत नाही कारण B त्या रेषेला लंब आहे -Bz x डेल्टा x साठी हा मी Bx - पार्शिअल Bz- पार्शिअल x डेल्टा x गुणिले डेल्टा z असा लिहू शकतो आणि हे μ0ε0dEdt असे मिळेल E y दिशेने आहे हे आपण माग्नितुड गुणिले डेल्टा s जो आहे डेल्टा x डेल्टा z असे लिहूया पुन्हा आपण या टर्म्स रद्द करूया या टर्म अश्या रद्द करूया डेल्टा x डेल्टा z रद्द होईल आणि मला -dBzdx बरोबर μ0ε0dEydt मिळेल ds Bzxz BzxBz∂xxz00Ey∂txz Bz∂x00Ey∂t जर लहर पुढे जात असेल तर हे धन किंवा ऋण 1v डेल Ey डेल t असे होईल v लहरीची गती आहे आणि लगेच यावरून तुम्हाला Bz बरोबर धन किंवा ऋण Eyv मिळेल इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरी c गतीने जातात हे मला माहित आहे म्हणून याला c असे लिहूया Eyc धन चिन्ह जर लहर डावीकडे जात असेल तर आणि ऋण चिन्ह ती उजवीकडे जात असेल तर लावायचे आणि म्हणून जर लहर डावीकडे जात असेल Bz बरोबर Eyc होईल आणि म्हणून जर लहर डावीकडे जात असेल B ऋण z च्या दिशेने असेल दुसरीकडे जर Bz बरोबर Eyc असेल लहर उजवीकडे जाते आहे तुम्हाला हे दिसेल की ExB तुम्हाला लहरीची दिशा देईल या दोन लहरींना एकत्र कसे करायचे ते पाहूया ही दोन समीकरणे Ey∂x Bz∂t±1vEy∂tvspeed of waves Bz±Eyv±Eyc Waves travelling to the right BzEyc BxEyc तर माझ्याकडे जी समीकरणे आहेत ती म्हणजे Ey∂x बरोबर - dBzdt आणि Bz∂x बरोबर 00dEydt होय जर मी हे पहिले समीकरण घेतले अजून एकदा x ने दिफ़ेरेन्शिएट केले तर मला d2Eydx2 बरोबर -ddtBzdx मिळेल मी x आणि t बदलला तर मला 002Eyt2 मिळेल हे लहरीचे समीकरण आहे हे आठवा ज्यात गती 1c2 बरोबर 00 आहे तर आतापर्यंत आपण काय चर्चा केली की जर माझ्याकडे दोन लंब क्षेत्रे E आणि B असतील जी दोन्ही वेळ आणि जागेनुसार बदलत असतील तर त्यांना पुढे जाणे आणि एकमेकांना धरून राहणे शक्य आहे आणि ती c गतीने पुढे जातात c बरोबर 1√00 आहे 2Eyx2 ∂tBz∂x002Eyt2 पुढील व्याख्यानात आपण हे लहरीचे समीकरण अधिक क्लिष्टपणे म्याक्स्वेल समीकरणातून काढूया